अगदी बरोबर तर आपण त्याकडेच येत आहोत तर तर प्रश्न असा आहे कि जेव्हा आपण पल्सवर इंटीग्रेटे करू जिथे बेसल फंक्शन 0 वर जाईल तेव्हा काय होईल तर हे माझे rm आहे आणि सर्वसाधारणपणे हे येथे काही बिंदू असू शकते जे r' आहे ठीक आहे तर अशी 2 प्रकरणे तुम्हाला माहिती आहेत म्हणून मी असे म्हणू शकतो की rm हे nth पल्सशी संबंधित नाही आणि rm ते n व्या पल्सशी संबंधित आहे आपल्याला अगदी सहज हवे असल्यास आपण m n म्हणू शकता आणि mn असे हि म्हणू शकता आम्हाला काळजी करण्यासाठीची ही 2 प्रकरणे आहेत तर पहिली केस जे तुम्हाला वाटते ती आहे मर्यादित अविभाज्य त्याचे अविभाज्य घेतल्यास काही अडचण नसावी बरोबर तर आपण चौरस नियम किंवा अजून काहीतरी करू शकतो दुसरी टर्म म्हणजे जिथे पोटेंशियल सिंग्युलॅरिटी आहे पोटेंशियल हा मुख्यशब्द आहे अंतर्ज्ञानाने आपल्याला असे वाटते की ही एक समस्या असेल जी मी g किंवा ∇g वर समाकलित करीत आहे विद्यार्थी g हे इथले अविभाज्य एकत्रिकरण मी g किंवा ∇g एकत्रित करीत आहे का विद्यार्थी g g बरोबर आणि g हा फॉर्म अगदी लहान x साठी आहे तो कोणत्या प्रकारचा आहे विद्यार्थी log 1x किंवा log log तर तो log हा फॉर्मचा आहे अगदी लहान x साठी विद्यार्थी ते इंटिग्रेबल आहे तर तर ते इंटिग्रेबल सिंग्युलॅरिटी आहे तर या प्रकरणात मला कशाची काळजी करण्याची गरज नाही विद्यार्थी सिंग्युलॅरिटी काही प्रकारचे मुख्य मूल्य अविभाज्य आणि त्या सर्व क्लिष्ट गोष्टी ज्या माझ्या पृष्ठभाग अविभाज्य प्रकरणात आहेत लक्षात ठेवा पृष्ठभाग अविभाज्य प्रकरणात समस्या हि ∇g जी पासून अली ओके g पासून नाही तर अंतर्ज्ञानाने आपल्याला माहित आहे की हे फार कठीण होणार नाही तर व्हॉल्यूम इंटिग्रल समीकरणांचा आणखी एक फायदा म्हणजे वास्तविक सिंग्युलॅरिटी टाळणे तर आपल्याकडे येथे इंटिग्रेबल सिंग्युलॅरिटी आहे आता आम्ही पुढे जाऊन हे एकत्रीकरण करू शकतो आणि आपण चौरस नियम वापरू शकता पण या प्रकरणात निसर्ग एक प्रकारचा आमच्यासाठी अगदी दयाळू आहे तर मी काय समाकलित करीत आहे मी हे ग्रीनचे फंक्शन एकत्रित करीत आहे मूलत हे एन पल्सचे अविभाज्य आहे हे मला समाकलित करायची आहे आणि याची आपल्याला काळजी करणे गरजेचे आहे आता आपण हे रेखाटलेल्या चौकटी बॉक्सचे आकार b समजू आता हे निष्पन्न झाले आहे की मी तुम्हाला फक्त अशी माहिती देत आहे की या हँकेल फंक्शनचा अविभाज्य चौकोनी चौकटीत तेथे कोणतेही विश्लेषणात्मक फॉर्म नाही आश्चर्यचकित नाही कारण हे बेसलचे फंक्शन आहे तथापि मी हेच अविभाज्य एखाद्या वर्तुळात जर घेतले हे सिद्ध होते की अविभाज्यसाठी स्वतःच एक विश्लेषणात्मक समीकरण आहे परंतु आम्ही त्यास चौरसांमध्ये वेगळे केले आणि आम्हाला वर्तुळासाठीचे उत्तर माहित आहे तर केलेले अंदाजे असे आहेत कि तुम्ही तुमच्या चौकोनाने तुमचे वर्तुळ सामान क्षेत्राने अंदाजे घ्या तर तुम्हाला बंद फॉर्म समीकरण मिळेल तर तुमच्याजवळ चतुर्भुजच्या त्रुटी नसतील मी जेव्हा चतुर्भुज अविभाज्य घेईल तेव्हा काही त्रुटी येतील मी त्या त्रुटीपासून मुक्त होतो आणि मी त्यास एका नवीन त्रुटीद्वारे बदलवितो जे एका वर्तुळाद्वारे चौरस अंदाजे बनवते मी जसे माझे डिस्क्रिटायझेशन खूप फाईन करतो तर ती त्रुटी निघून जाईल तर ती युक्ती आहे ती करण्याची आपल्याला गरज नाही आपल्याकडे बंद फॉर्म समीकरण असणे फार चांगले आहे तर क्षेत्र समान असले पाहिजे तर b स्क्वेअर हा असला पाहिजे तर मी हेच करीन आणि एकदा मला हे समजले की मी फक्त अंतिम समीकरण लिहितो जे आपण स्वतःच हँडबुकच्या प्रमाणे हे एकीकरण करू शकता तर मी दोन समीकरणं लिहून काढतो तर प्रथम समीकरणं आहे तर हे आहे तर सिलिंडरची त्रिज्या तुम्हाला दिसते आहे हे ठीक आहे हे एक समीकरण आहे दुसरे समीकरण असे आहे जिथे कथित सिंग्युलॅरिटीवर सिंग्युलॅरिटीवर दिसून येते आणि हे समीकरण पुन्हा बंद फॉर्म समीकरण समीकरण असते ही फक्त माहिती आहे जी आम्ही प्रत्यक्षात जाऊन हे एकत्रीकरण दर्शवू शकतो हे फार अवघड नाही तर हे पृष्ठभाग अविभाज्य समीकरणांपेक्षा बरेच सोपे आहे कारण खरोखर कोणतीच सिंग्युलॅरिटी बद्दल काळजी करण्याची कोणतीही गरज नाही mn ।rm - r। Rho mn हे अंतर आहे हो चौरस किंवा वर्तुळा यांच्यामधील अंतर mn आहे तर आपण काय करीत आहात आपण असे करत आहोत की आपण हे एक निश्चित ठेवून या सर्व पल्सेसवर अविभाज्य केला तर सर्व 9 टेस्टिंग पॉईंट्ससाठी मला 1 इक्वेशन रिपीट झाले आहे मला नऊ व्हेरिएबल्स नऊ समीकरणे मिळाली